भोतिक लाटा आणि त्यांचे प्रायोगिक शोध मागील 2 व्याख्यानांमध्ये तुम्हाला लाटांचे गणितानुसार कसे लिहावे तसेच स्थिर लाटा कशा उद्भवतात आणि कंपित स्ट्रिंगचे सामान्य विस्थापन इगेन फंक्शन्स आणि इगेन फ्रिक्वेन्सीच्या संदर्भात व्यक्त केले जाऊ शकते या कल्पनेची ओळख करून दिली आहे आम्हाला कणांसाठी तरंग सिद्धांत विकसित करायचा आहे आणि म्हणून ती व्याख्याने दिली जातील तर जर तुम्हाला कणांचा तरंग सिद्धांत विकसित करायचा असेल तर ते का केले पाहिजे आणि ते केले जाते कारण एका हलत्या कणाशी संबंधित लाटा आहेत आणि आम्हाला या लहरीचे वर्णन करायचे आहे याचा अर्थ काय आपण ते समजून घेऊया याचा अर्थ असा आहे की जर एखादा कण जो तेथे फिरत असेल तर संबंधित लाट आहे तर कण स्वतंत्रपणे फिरत आहे त्याच्याशी संबंधित एक लाट आहे ज्याला मॅटर वेव्ह किंवा डी ब्रॉग्ली वेव्ह म्हणतात आणि त्यात एक लहर लांबी लॅम्बडा आहे जो hp ने दिले आहे जेथे h प्लॅंकचे स्थिर आहे आणि p हा कणांचा वेग आहे आणि हे नाते जे मी एका बॉक्समध्ये टाकत आहे ते खरे नाते आहे λhp हे असापेक्ष आणि सापेक्ष कणांसाठी खरे आहे जर वस्तुमान m चे कण असतील तर याचा अर्थ काय आहे ते मी समजावून सांगतो v वेगाने पुढे जाणे ज्याची गती तुम्हाला माहित आहे ते mv म्हणून दिले जाते जर v खूप मोठे असेल pmv1 v2c2 साठी योग्य सूत्र याला सापेक्षता गती म्हणतात जे खूप लहान v साठी असापेक्ष सूत्राकडे जाते हे नॉन रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला आहे आणि डी ब्रोग्ली रिलेशनशिप काय म्हणते ते म्हणजे लॅम्बडा h1 v2c2mv द्वारे दिला जाईल आणि hmv एका लहान गतीसाठी वर जाते हा प्रस्ताव आहे हे व्युत्पन्न केले जाऊ शकत नाही इतर कोणत्याही समीकरणातून मिळू शकत नाही परंतु हे एक मूलभूत समीकरण आहे कणांना ही लहर जोडलेली आहे जी एक लाट आहे लांबी एचएमव्ही म्हणून जो कोणी असे म्हणतो की आम्ही हे व्युत्पन्न करीत आहोत ते मी व्युत्पन्न केले जाऊ शकत नाही तेथे स्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे तर हे प्रस्थापित करण्याचा हा एकमेव मार्ग मी लिहू देतो की सूत्र प्रायोगिकपणे सत्यापित करणे आहे आणि जर ते प्रायोगिकपणे खरे ठरले तर तुम्हाला माहित आहे की हे एक नाते आहे जे खरे आहे म्हणून मी या व्याख्यानात हे नाते तपासण्यासाठी कोणते प्रयोग केले जाऊ शकतात याचे वर्णन करेन परंतु त्याआधी मी तुम्हाला डी ब्रोगली या नातेसंबंधात कसे आले याबद्दल काही ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगू इच्छितो आणि मी ते फक्त देत आहे हे व्युत्पन्न नाही फक्त ते लोक कसे कार्य करतात ते कसे विचार करतात आणि त्यांच्या आधारावर काहीतरी प्रस्तावित करतात जेव्हा ते समीकरणांसह अर्ज करतात परंतु अंतिम तपासणी म्हणजे प्रयोग डी ब्रॉग्लीने सुचवलेले हे सूत्र प्रायोगिकदृष्ट्या खरे नसते तर त्याला काही अर्थ नसतो तर आपण फक्त माहितीसाठी पाहू तर मी फक्त हे लिहितो पार्श्वभूमी डी ब्रोग्ली ने जे सांगितले ते म्हणजे जर आईनस्टाईन संबंधाद्वारे वस्तुमान m चा कण असेल तर त्यात ऊर्जा mc स्क्वेअर आहे आणि प्लँकच्या नातेसंबंधात काही आंतरिक आहे आपण आंतरिक वारंवारता लिहू ν जे mc2h द्वारे दिले जाते मी ते व्युत्पन्न करत नाही मी फक्त काही ऐतिहासिक पार्श्वभूमी ऐतिहासिक वर्णन करीत आहे ज्या प्रकारे ऐतिहासिकदृष्ट्या डी ब्रॉग्ली त्याच्या सूत्रांसह खेळत होता आणि जेव्हा कण वेगाने फिरतो तेव्हा त्याची ऊर्जा mc21 v2c2 म्हणून दिली जाते ते योग्य सापेक्षतावादी सूत्र आहे आणि म्हणून त्याचे internalहे mc2h1 v2c2 च्या समान असणार आहे तुम्ही बघता internal थोडा वर गेला आहे दुसरीकडे जेव्हा हे हलते आहे आणि एखादी व्यक्ती येथून ते पाहत आहे अंतर्गत घड्याळ ज्यामध्ये ही internalफ्रिक्वेन्सी वेळ विरघळल्यामुळे आंतरिक मंदावते आणि एक वेगळी फ्रिक्वेन्सी आहे जे बाहेरून पाहिले जाते ते ν equals mc21 v2c2h च्या बरोबरीने चालणार आहे ही वारंवारता कमी झाली आहे कारण बाहेरील वेळ पसरवणा या व्यक्तीला हे घड्याळ हळू चालताना दिसते तर त्याच कणासाठी जो वेग v सह फिरत आहे आपल्याकडे 2 भिन्न फ्रिक्वेन्सी आहेत ही अशी दुविधा होती जी या व्यक्तीला भेडसावत होती 2 फ्रिक्वेन्सीज internal त्याचा समेट करण्याचा मार्ग mc2h1 v2c2 आहे आणि आपण त्याला घड्याळ म्हणू जे mc21 v2c2h आहे असे गृहीत धरावे की कण ला त्याच्याशी संबंधित एक लहर आहे आणि नंतर वारंवारता internal mc2h1 v2c2 आणि ही लहर clock सह नेहमी टप्प्यात असते हे मी गृहीत धरतो आहे की मागील 2 व्याख्यानांमधून हलवलेल्या कणांच्या आठवणीसह हे आहेत जे t xvया टप्प्याने दिले आहेत जे 2πνt xv शिवाय काहीच नाही तर ही लहर एक फ्रिक्वेंसी nu internal आहे आणि म्हणून लाटाचा टप्पा x च्या वेळी x च्या स्थितीत 2πinternalt xvअसणार आहे तर माझ्याकडे लाटाचा हा टप्पा 2πinternalt xv च्या बरोबरीचा आहे घड्याळाच्या फ्रिक्वेन्सी clock टप्प्याबद्दल काय हे घड्याळ कणांसह आहे आणि वेळेचा टप्पा t clock2πt असणार आहे आणि डी ब्रोगलीने काय मागणी केली की हे 2 टप्पे समान असतील तर आपण डाव्या हाताला 2πinternalt xinternalvलिहू आणि ही मागणी 2πclockt च्या बरोबरीची असावी 2π 2π 2 बाजूंनी रद्द होते आणि मला internalt xclockt मिळते आणि मी आता हे x v t बदलणार आहे कारण ते कणापासून v आहे तर मी internalt vt clockt लिहिणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हाला असे वाटेल की कदाचित आमची फसवणूक झाली असावी कारण मी इथे x vt कदाचित रद्द केलेल्या गोष्टींमधून बाहेर टाकले असते तर मी येथे लाल रंगाने दाखवत आहे हे v येथे बाहेर आहे हे v येथे प्रत्यक्षात vwave आहे हे v येथे बाहेर vwave आहे म्हणून जरी मी सुरवातीपासून x v t लिहित ही संपूर्ण गोष्ट लिहिली तरीही कोणतीही अडचण येणार नाही कारण माझ्याकडे 2πinternalt vtvwave2πclockt तर ती समस्या नाही आणि हा टी रद्द होतो आणि म्हणून 2π रद्द होतो तर आपण internal n घेऊ तर तुम्हाला internalt vtwave clockt t पुन्हा रद्द होते आणि तुम्ही internal ला पर्याय देता जे काही नाही पण mc2h1 v2c2 vwavemc21 v2c2h असेल आम्ही आजूबाजूच्या गोष्टी बदलतो आणि तुम्हाला vwave mc2h11 v2c2 1 v2c2 मिळते आणि हे तुम्हालाmv2h1 v2c2 देते जे λhmv1 v2c2 डी ब्रोग्ली फॉर्म्युला आहे मी पुन्हा जोर देतो की हे व्युत्पन्न नाही अशाप्रकारे डी ब्रॉग्ली येथे पोहोचले हे प्रायोगिकरित्या सत्यापित केल्याशिवाय पूर्णपणे चुकीचे असू शकते तर खरं तर त्याला त्याच्या शोधप्रबंधात विचारण्यात आले की हा त्याचा प्रबंध होता की आपण हा वेडा प्रस्ताव कसा तपासाल आणि त्याने सांगितले की आपण विवर्तन प्रयोग करा आणि त्या प्रयोगात जर तुम्हाला त्याच्यासारखेच मिळाल्यास तर ते खरे आहे तेव्हा जे प्रयोग उपलब्ध होते ते क्ष किरण विवर्तन होते आणि हा शब्द विवर्तन महत्त्वाचा आहे कारण मी आता सांगतो जर कणांशी संबंधित लाटा असतील तर या लाटा हस्तक्षेप करू शकतात ही एक अतिशय विशिष्ट वेव्ह प्रॉपर्टी आहे जी लाटा व्यत्यय आणते म्हणून जर तुम्ही हस्तक्षेप दाखवू शकत असाल तर त्याचे दुसरे स्वरूप या संबंधित लाटांचे विवर्तन आहे तर आम्ही ते सिद्ध करतो तर यालाच डेव्हिसन जर्मर प्रयोग असेही म्हणतात जे थॉम्पसनचा प्रयोग आहे तर मी तुम्हाला फक्त एक्स रे डिफ्रॅक्शनमध्ये काय होते ते सांगतो हे मला त्यासाठी ब्रॅग फॉर्म्युला देते समजा क्रिस्टल क्रिस्टलच्या 2 स्तरांमध्ये हे अणू आहेत जे नियमितपणे ठेवलेले आहेत आणि समजा की माझ्याकडे ही 2 प्रतले आहेत एक अंतर d आणि जर x किरण आत येतात आणि त्या विशिष्ट कोनांच्या थीटावर तुम्ही जे पाहता ते क्रिस्टलच्या पृष्ठभागाच्या विमानातून बाहेर पडले तर तुम्हाला खूप हस्तक्षेप दिसतो तुम्हाला इतर कोनांवर बरीच शिखरे दिसतात प्रत्यक्षात काहीच घडत नाही तर ज्या प्रकारे हे स्पष्ट केले गेले की आम्ही एक्स रे विवर्तन वर आहोत ज्या प्रकारे हे स्पष्ट केले गेले की ही प्रतले आणि या अणूंद्वारे तयार होणारी प्रतले प्रत्यक्षात क्ष किरणांसाठी आरशाप्रमाणे कार्य करतात तर येणारा एक क्ष किरण वरच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो तो खालच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो आणि जर 2 परावर्तित किरणांमधील टप्प्यातील फरक जो या मार्गाद्वारे दिला जातो तो कर्ली ब्रॅकेट द्वारे दर्शविला जातो तो या क्ष किरणांच्या लॅम्बडाचा पूर्णांक गुणक आहे मग आपल्याला त्या दिशेने परावर्तित झालेले एक्स रे दिसतील तर जर हे अंतर d असेल आणि हा कोन असेल तर संबंधित सूत्र काय आहे ते पाहू तर जर मी येथे लंब काढले तर गुलाबी रंगाने दाखवलेला हा कोन देखील असणार आहे हे होणार आहे तर हे कर्ली कंस अंतर dSinθ असणार आहे आणि या बाजूला देखील dSinθ असणार आहे तर वरच्या पृष्ठभागावरून आणि खालच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या क्ष किरणांमधील एकूण पथ फरक 2dSinθλ आहे आणि ब्रॅगने काय सुचवले की जर 2dSinθ λ किंवा 2λ असेल तर सामान्यपणे n λ हे x किरणांच्या तरंगलांबीचा पूर्णांक गुणाकार असेल मी एक विधायक हस्तक्षेप पाहणार आहे आणि मी पाहणार आहे की क्ष किरण त्या कोनात परावर्तित होतो इतर कोणत्याही कोनावर तुम्हाला इतके प्रतिबिंब दिसणार नाही म्हणून हे ब्रॅग फॉर्म्युला म्हणून ओळखले जाते तर एखादी व्यक्ती या प्रकरणात इलेक्ट्रॉनसह समान गोष्ट करू शकते हे क्रिस्टल्स घ्या आणि क्ष किरणांऐवजी तुम्ही इलेक्ट्रॉन येऊ द्या आणि संबंधित लाटा वरच्या पृष्ठभागावरून आणि खालच्या पृष्ठभागावरूनही परावर्तित होतील आणि तुम्हाला शिखरे फक्त विशिष्ट कोनांवर दिसली पाहिजेत आणि ती शिखरे संबंधित लाटांच्या विधायक हस्तक्षेपाशी संबंधित असतील म्हणून जर मला या क्रिस्टलची माहिती असेल तर त्या लाटा खरोखर अस्तित्वात असतील तर मला 2dSinθdeBroglieचे मजबूत प्रतिबिंब दिसले पाहिजे ज्यात hp किंवा 2λdeBroglie वगैरे आहेत आणि याची प्रायोगिकपणे पुष्टी झाली ज्याने तो लॅम्बडा खरोखरच स्थापित केला तेथे एक लाट संबंधित आहे आणि आपण क्रिस्टलमधून इलेक्ट्रॉन विवर्तन करतांना देखील आपल्याला एक्स रे अचूक दिसतो हे फार पूर्वी 1930 च्या दशकात केले गेले होते यंगच्या डबल स्लिट प्रयोगाद्वारे प्रकाशाचे तरंग स्वरूप स्थापित केले गेले तर मी इलेक्ट्रॉन्ससाठी यंगचा डबल स्लिट प्रयोग करू शकतो का डबल स्लिटला इलेक्ट्रॉन येऊ द्या आणि बघा मी शेवटच्या टोकाला फ्रिंज पॅटर्न मिळवतो का ते यंगच्या प्रयोगाप्रमाणे आहे आणि आता ते केले जाऊ शकते कारण आम्ही स्लिट्स बनवू शकतो जे आम्ही पुरेसे अंतर बनवू शकतो ते जे इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुरेसे लहान आहेत आणि हा प्रयोग देखील केला गेला आहे आणि ते अनुरूप आहे की तरंगलांबी खरोखर λ deBroglie आहे तिसरा प्रयोग जो अतिशय मनोरंजक होता जो परत प्रस्तावित होता तो म्हणजे डायरक कपितसा प्रयोग आणि १ 1990 ० च्या दशकात आणि त्यानंतर हे प्रयोगही केले गेले त्यासाठी खूप जास्त तीव्रतेचा प्रकाश आवश्यक होता तर प्रयोग म्हणजे Dirac आणि Kapitsa ने असे म्हटले आहे की जर x किरण क्रिस्टल असलेल्या साहित्याद्वारे विभक्त केले जाऊ शकतात आणि जर इलेक्ट्रॉनमध्ये खरोखर तरंग प्रकृति असेल तर प्रकाशाच्या उभ्या लाटाद्वारे इलेक्ट्रॉन देखील विभक्त होऊ शकतात कारण प्रकाशाच्या उभ्या लहरीमध्ये ही नियतकालिकता असते आणि हे एका प्रकाश क्रिस्टलसारखे आहे ज्यातून मी इलेक्ट्रॉन्सचे विघटन करू शकतो आणि हे प्रयोग देखील केले गेले आहेत त्यांना खूप जास्त तीव्रतेच्या लेझरची प्रतीक्षा करावी लागली ज्यांचा शोध लावला गेला ज्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉन्सच्या विभक्त होण्यासाठी प्रकाशाची तीव्रता मिळते तर मी तुम्हाला ते फक्त एका मिनिटात सांगतो म्हणून जर माझ्याकडे 2 आरशांच्या दरम्यान प्रकाशाची लाट उभी असेल तर आवर्त light2आहे तर हे क्रिस्टलच्या d सारखे बनते आणि जर मी इलेक्ट्रॉन आणले आणि ते वेगळे झाले तर माझ्याकडे 2 d sinθelectrons 2light2Sinθelectrons हे 2 रद्द होते आणि जेव्हा मी या प्रकाश क्रिस्टल्समधून एका विशिष्ट कोनात बरेच इलेक्ट्रॉन विभक्त होतात तेव्हा मी हे समीकरण पूर्ण करण्यास सक्षम असेल आता तुम्ही येथे क्रिस्टल प्रतल पहाल तर हा कोन असणार आहे हे सूत्र शास्त्रीय पद्धतीनेही काढता येते तथापि लाटाच्या दृष्टिकोनातून पाहणे मनोरंजक आहे तर हे असे प्रयोग आहेत जे खरंच वेव्ह पद्धतीची पुष्टी करतात मी तुम्हाला क्लासिक डेव्हिसन जर्मर प्रयोग दिला आहे मी डबल स्लिट प्रयोगाबद्दल बोललो आहे जे प्रत्यक्षात एक लहर हस्तक्षेप घटना आहे आणि मी कपितसा डायराक प्रस्तावाबद्दल देखील बोललो आहे जो उच्च तीव्रतेच्या लेझरसह सादर केला गेला आहे तर या लाटा आहेत इलेक्ट्रॉनसाठी deBroglie चे प्रायोगिक पुष्टीकरण तपासले जाऊ शकते आता तुम्ही विचार करत असाल की मी इलेक्ट्रॉन बद्दल कसे बोलत आहे इलेक्ट्रॉनच्या विवर्तन बद्दल का बोलत आहे याचे कारण असे आहे की electrons जे hmelectronv हे जड कणांपेक्षा खूप मोठे आहे आणि लाटाची लांबी जितकी मोठी आहे तितके विवर्तन किंवा हस्तक्षेप पाहणे सोपे आहे आणि म्हणून एक इलेक्ट्रॉनसह कार्य करतो दुसरी गोष्ट जी मला दाखवायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण पाहिले क्रिस्टल पासून इलेक्ट्रॉन विवर्तन ही प्रत्येक इलेक्ट्रॉनशी संबंधित लाट आहे जी स्वतःमध्ये हस्तक्षेप करते तर एका इलेक्ट्रॉनशी संबंधित लाट स्वतःमध्ये हस्तक्षेप करते तर हे असे नाही की इलेक्ट्रॉनवर एक इलेक्ट्रॉन इंटरफेस आहे तो प्रत्येक इलेक्ट्रॉनशी वेव्ह असोसिएट आहे जो स्वतःमध्ये हस्तक्षेप करतो त्याचप्रमाणे जेव्हा मी डबल डिफ्रॅक्शन डबल स्लिट प्रयोगाबद्दल बोलतो तेव्हा प्रत्येक इलेक्ट्रॉन लाट स्वतःमध्ये हस्तक्षेप करते हे असे आहे की इलेक्ट्रॉन स्वतःमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ करते मी फक्त एवढेच सांगू शकतो की क्वांटम मेकॅनिक्सच्या जगात आपले स्वागत आहे यंगच्या डबल स्लिट प्रयोगाचे सूत्र मी जाणूनबुजून काढलेले नाही कारण तुम्हाला तुमच्या बाराव्या वर्गातील भौतिकशास्त्राची चांगली माहिती आहे आता हे स्वीकारा जेव्हा आपण इलेक्ट्रॉन हस्तक्षेप तरंगलांबीसह काम करतो तेव्हा इलेक्ट्रॉन लाटा असतात तर हे आपल्यासाठी द्रव्य लहरींचा परिचय सांगते हे आपल्याला सांगते की कणांसह लाटाशी संबंधित तरंगलांबी त्याच्या गतीनुसार कशी दिली जाते आणि ती प्रायोगिकरित्या कशी सत्यापित केली जाते पुढील लेक्चर नंतर आम्ही डी ब्रॉग्ली वेव्ह्सच्या दृष्टीने या कणांसाठी श्रोडिंगर समीकरण म्हणून ओळखले जाणारे एक वेव्ह समीकरण विकसित करू आणि त्याच्याबरोबर काम सुरू करू जे क्वांटम मेकॅनिक्सचा श्रोडिंगर स्फोट असेल